प्रथम आपण व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स रिअलाईझ करण्याचा प्रयत्न करूया आता व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सचे आउटपुट व्होल्टेज आहे जे काही निश्चित कॉन्स्टन्ट पट इनपुट व्होल्टेज आहे असे म्हणतात की इनपुट दोन नोड्स दरम्यान लागू केले जाईल तेथे एक व्होल्टेज kvi असेल जे आउटपुट व्होल्टेज आहे आता आपण विचार करू शकता की कोणतीही लिनिअर सर्किट हे योग्य आहे जर आपण कुठेतरी इनपुट लागू केले तर आपल्याला एक आउटपुट मिळेल जे लिनिअर सर्किटचे कॅरॅक्टरिस्टिक्स असलेल्या इनपुट पेक्षा कितीतरी पट जास्त असेल कोणतीही लिनिअर सर्किट आपल्याला काही इनपुटच्या k पट देईल परंतु इतर कॅरॅक्टरिस्टिक्स देखील आहेत जे व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स साठी महत्त्वाचे आहेत म्हणजेच आपण कोणत्याही अंतर्गत रेसिस्टन्ससह इनपुट व्होल्टेज कनेक्ट करू शकतो आता आपण पाहू शकता की तेथे या दोन टर्मिनल दरम्यान एक ओपन सर्किट आहे जे व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सचे नियंत्रक टर्मिनल आहे तर हे vi संपूर्णपणे येथे दिसते व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सचे इनपुट रेसिस्टन्स अनंत आहे असे सांगणे हे वैशिष्ट्यीकृत आहे जर इनपुट रेसिस्टन्स अनंत असेल तर आपण RS च्या कोणत्याही मूल्यासह अपूर्ण सोर्स vi वापरू शकता परंतु या सर्व इनपुट व्होल्टेज व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सच्या नियंत्रित टर्मिनल्सवर दिसतात ही फार महत्वाची बाब आहे उदाहरणार्थ येथे आपल्या जवळ रेसिस्टन्स Ri असल्यास हे व्होल्टेज vi नसेल परंतु ते viRiRsRi असेल आणि जर Ri फारच लहान असेल तर तेथे आढळणारा vi चा भाग अगदी लहान असेल आदर्शपणे Ri अनंत असणे आवश्यक आहे वास्तविकतेत ते खूपच मोठे असावे जेणेकरुन Rs च्या रेंजसाठी येथे दिसणारे इनपुट व्होल्टेजचे अंश अगदी 1 च्या जवळ असेल त्याचप्रकारे आपल्याला येथे हवे असलेले लोड कनेक्ट करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे ज्यामुळे आउटपुट व्होल्टेज बदलू नये आउटपुट रेसिस्टन्स त्याचे आउटपुट व्होल्टेज बदलू शकतो तर मी याला Ro म्हणेन तो रेसिस्टन्स आउटपुट रेझिस्टन्स सारखे दिसत आहे नंतर आपण पाहू शकता की प्रथम Ri अनंत आहे याची कल्पना करूया त्यामुळे सर्व vi येथे असेल आणि हा व्होल्टेज सोर्स तुम्हाला kvi देईल परंतु वास्तविक आउटपुट येथे दिसणारे व्होल्टेज म्हणजे kviRLRoRL आहे म्हणूनच जर Ro ची तुलना RL किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला लोड अक्रॉस मिळणारे व्होल्टेज kvi पेक्षा खूपच वेगळे आहे त्यापेक्षा बरेच लहान आहे तर प्रत्यक्षात आपण स्पष्टपणे पाहू शकता की Ro शून्य असणे आवश्यक आहे अशावेळी हा अपूर्णांक एक होतो आणि त्याचप्रकारे Ri अनंत बनते हे अपूर्णांक एक होते तर व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सचे हे आयडल कॅरॅक्टरिस्टिक्स आहे तर व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सचे कॅरॅक्टरिस्टिक्स म्हणजे इनपुट रेसिस्टन्स Ri अनंत आहे आणि आउटपुट रेसिस्टन्स Ro शून्य आहे सराव मध्ये आम्हाला अनंत मोठा इनपुट रेसिस्टन्स मिळू शकत नाही म्हणून Ri खूप मोठा असावा आणि जेव्हा आपल्याकडे Ri सारख्या परिमाणांसह एक प्रमाणात असते तेव्हा आम्हाला असे म्हणायचे असते की हे तुलनात्मकदृष्ट्या फार मोठे आहे आणि या प्रकरणात ते Rs च्या मूल्यांच्या अपेक्षेच्या रेंज पेक्षा बरेच मोठे असले पाहिजे अशा परिस्थितीत Rs मूल्य विचारात न घेता येथे हा अपूर्णांक एकच्या जवळ असेल त्याचप्रमाणे Ro ते अगदी शून्य होऊ शकत नाही आम्हाला ते खूपच लहान हवे आहे आणि अगदी लहान म्हणजे काय ते RL च्या मूल्यांच्या अपेक्षित रेंजपेक्षा खूपच लहान असावे तर पुन्हा ही अट समाधानी झाल्यास हा अपूर्णांक येथे 1 जवळ येईल आणि आपल्याकडे आउटपुट व्होल्टेजचे इनपुट व्होल्टेजशी प्रमाण असेल जे k आहे जे Rs आणि RL पेक्षा स्वतंत्र आहे जे खूप महत्वाचे आहे नियंत्रित सोर्समध्ये देखील आउटपुट प्रमाण लोड रेसिस्टन्स आणि सोर्स रेसिस्टन्सपासून स्वतंत्र असले पाहिजे एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन हे कसे रिअलाईझ कराल सर्वप्रथम काही निर्बंधांमुळे ते सोर्स मॉस्फेटच्या नियंत्रित आणि नियंत्रक बाजूस कॉमन आहे हे दिसून आले की आम्ही केवळ रिअलाईझ करू शकतो वि सी वि एस k सह बरोबर 1 जे Vo Vi आहे आम्ही नंतर याकडे जाऊ हे एक एमओएस ट्रान्झिस्टर वापरत आहे आता आपण हे काय चांगले आहे ते विचारू शकता माझ्याकडे आधीपासूनच इनपुट व्होल्टेज आहे तरी मी ते पुन्हा का तयार केले मुद्दा हा असा आहे आपण एक नियंत्रण सोर्स तयार करू जे तापमान आणि ट्रान्झिस्टरला कारणीभूत असलेल्या इतर प्रक्रिया मापदंडांची पर्वा न करता k बरोबर 1 राखून ठेवेल आणि बरोबर खूप मोठा इनपुट रेझिस्टन्स आणि अगदी लहान आउटपुट रेझिस्टन्स देखील ठेवू तर असे सर्किट जे गेन देत नाही ते ऐक्य गेन प्रदान करते परंतु तरीही इनपुट रेसिस्टन्स इनफिनिटी कडे झुकते आणि आउटपुट रेसिस्टन्स शून्यावर झुकते हे व्होल्टेज बफर म्हणून ओळखले जाते हे अजूनही वापरतात कारण आपल्याकडे Vi आणि Rs असल्यास आणि आपल्याकडे काही RL असल्यास जर आपण ते थेट कनेक्ट केले तर येथे काय मिळेल ते Vi मिळणार नाही हे Vi पेक्षा खूपच लहान असू शकते त्याऐवजी जर आपण त्यास बफरद्वारे कनेक्ट केले तर त्याचा गेन एक मिळेल परंतु त्याचे इनपुट रेसिस्टन्स अनंत आहे आणि आउटपुट रेसिस्टन्स शून्य आहे त्या प्रकरणात आपण पाहू शकता की आउटपुट व्होल्टेज अगदी Vi च्या समान आहे कारण या क्षणी आम्हाला Vi मिळेल आणि त्याचे आउटपुट इनपुट प्रमाणेच मिळेल म्हणून येथे आपल्याला Vi मिळेल आणि त्यावर RL च्या मूल्याचा परिणाम होत नाही तर आपण जे रिअलाईझ करत आहो ते म्हणजे एक व्होल्टेज बफर आहे अद्याप ही एक उपयुक्त गोष्ट आहे सिंगल ट्रान्झिस्टर वापरुन देखील हे हा एक उपयुक्त बिल्डिंग ब्लॉक आहे